आता मी लॅटरली सपोर्ट असलेल्या बीमच्या रचना प्रक्रियेवर चर्चा करणार आहे तर मागील व्याख्यानात आपण चर्चा केली आहे लॅटरली समर्थित बीमच्या डिझाइनच्या बेंडिंग च्या स्ट्रेंथ ची गणना कशी करावी लॅटरली सपोर्टेड बीमच्या डिझाइन शिअरची गणना कशी करावी तर आजच्या व्याख्यानात प्रथम मी लॅटरली च्या स्टेप्स पटकन पाहणार आहे आणि नंतर मी वर्कआऊट चे एक उदाहरण पाहणार आहे तर पहिल्या टप्प्यात आपण काय करू शकतो बीमवर काम करणारा भार काय आहे हे आपण शोधू शकतो आणि नंतर पार्शियल भार घटक गुणाकार करून योग्य भार मोजू शकतो तर ते डेड लोडमुळे असो लाईव्ह लोडमुळे असो किंवा वाऱ्याच्या भारामुळे असो किंवा सेस्मिक च्या भारामुळे असो त्यावर अवलंबून आपण लोड काय येत आहे आणि पार्शियल लोड घटक काय असेल हे शोधू शकतो तर त्यातून आपण बीमच्या लांबीच्या बाजूने बेंडिंग चा मोमेंट वितरण आणि शिअर फोर्स शोधू शकतो आणि मग त्यातून आपण जास्तीत जास्त बेंडिंग चा मोमेंट आणि शिअर फोर्स शोधू शकतो कारण मला जास्तीत जास्त बेंडिंग मोमेंट आणि जास्तीत जास्त शिअर फोर्स च्या विरुद्ध बीमची रचना करावी लागेल तर त्या आधारावर मी चाचणी प्लास्टिक विभाग Zp Zp म्हणून Md बाय Fy बाय गॅमा M0 शोधू शकतो की तो उच्च शिअर किंवा कमी शिअर आहे की नाही हे विचारात घेऊन प्रथम मी या सूत्रातून चाचणी प्लास्टिक विभाग शोधू शकेन म्हणजे Zp हा Md बाय Fy बाय गॅमा M 0 च्या बरोबरीचा आहे जेथे Md हा Md हा जास्तीत जास्त बेंडिंग मोमेंट आहे ज्याची आपण गणना केली आहे की Fy हा सामग्रीचा यील्ड स्ट्रेस आहे आणि गॅमा M 0 हा मटेरिअल सेफ्टी फॅक्टर आहे तर यातून आपण चाचणी प्लास्टिक विभाग शोधू शकतो आणि नंतर आपण योग्य विभाग निवडू शकतो तर प्लास्टिक सेक्शन मॉड्युलसमधून आपण ISMB किंवा ISLB साठी जात आहोत की नाही हे संबंधित विभाग शोधू शकतो ज्यावर अवलंबून आपण असा विभाग शोधू शकतो ज्याचा प्लास्टिक सेक्शन मॉड्युलस यापेक्षा मोठा आहे यापेक्षा किंचित मोठा आहे मग आपण टेबल 2 पासून प्लास्टिक कॉम्पॅक्टकिंवा सेमी कॉम्पॅक्ट म्हणून विभागाचे वर्गीकरण करू शकतो बरोबर कॉम्पॅक्ट सेमी कॉम्पॅक्ट किंवा प्लास्टिक तर B बाय Ta गुणोत्तर आणि Dबाय Tw गुणोत्तरानुसार मी तक्ता 2 वरून शोधू शकतो की गृहीत विभाग प्लास्टिक आहे की कॉम्पॅक्ट किंवा सेमी कॉम्पॅक्ट आहे एकदा ते पूर्ण झाले की मी डिझाइन शिअर स्ट्रेंथ V d शोधू शकतो V d ची गणना F y बाय रूट 3 गॅमा M 0 गुणिले h गुणिले Twh म्हणून केली जाईल जे आपण लिहू शकतो किंवा d आधी मी d सांगितले आहे जेथे h किंवा d ही एकूण खोली आहे बरोबर तर डिझाइन शिअर स्ट्रेंथ व्ही याची गणना यावरून केली जाऊ शकते आणि मग मी ते जास्त शिअर आहे की कमी शिअर आहे हे तपासेन जर V हा 0 6Vd पेक्षा कमी असेल तर नंतर बीम कमी शिअर असेल आणि जर तो 0 6Vd पेक्षा जास्त असेल तर नंतर बीम उच्च शिअर मानले जाईल त्यामुळे उच्च शिअर किंवा कमी शिअर लक्षात घेता डिझाइन बेंडिंग स्ट्रेंथ मोजण्यासाठी सूत्र वेगळे असेल तर जर ते कमी शिअर असेल तर मी Md मूल्य शोधू शकतो जे बीटा bगुणिले Zpf y बाय गॅमा M 0 बरोबर आहे तर आता एका विशिष्ट विभागासाठी आपल्याला z p मूल्य माहित आहे आणि प्लास्टिक सेमी प्लास्टिक माफ करा प्लास्टिक कॉम्पॅक्ट किंवा सेमी कॉम्पॅक्ट आहे की नाही हे विभागाच्या प्रकारावर अवलंबून मी बीटा b मूल्य आणि गॅमा M 0 मूल्य शोधू शकतो तर त्यातून मी डिझाइन बेंडिंग स्ट्रेंथ Md शोधू शकतो आणि ती 1 2zeFy बाय गॅमा M0 पेक्षा कमी असली पाहिजे आणि फक्त वेगळ्या बीमसाठी आणि कॅन्टिलीव्हरसाठी ते 1 5zeFy बाय गॅमा M 0पेक्षा कमी असणे आवश्यक आहे तर टप्प्याटप्प्याने आपण कमी शिअर साठी डिझाइन बी स्ट्रेंथ मोजू शकतो आणि ज्यास्त शिअर साठी बेंडी स्ट्रेंथ ताकद या सूत्रावरून मोजली जाईल जिथे Mdv हे Md वजा बीटा गुणिले Md वजा M Fd आहे आणि ते 1 2zeFy बाय गॅमा M0 पेक्षा कमी किंवा समान असले पाहिजे आणि हे प्लास्टिक आणि कॉम्पॅक्ट विभागासाठी आहे आणि सेमी कॉम्पॅक्ट विभागासाठी M d V ची गणना z e F y बाय गॅमा M0 म्हणून केली जाऊ शकते तर उच्च शिअर साठी Mdv मूल्य या सूत्रातील विभागाच्या प्रकारानुसार मोजले जाऊ शकते आणि आता जर आपल्याला दिसले की Md पेक्षा M जास्त आहे तर आपल्याला विभागाचा आकार वाढवावा लागेल आणि स्टेप 5 पासून पुनरावृत्ती करावी लागेल याचा अर्थ जर डिझाइन बेंड स्ट्रेंथ वास्तविक मोमेंट पेक्षा कमी असेल तर मला विभागाचा आकार वाढवावा लागेल आणि नंतर मला पाचव्या टप्प्यापासून पुनरावृत्ती करावी लागेल अन्यथा जर ते समाधानकारक असेल तर आपण स्टेप 9 वर जाऊ शकतो तर स्टेप 5 ते 8 पर्यंत पुनरावृत्ती केली जाईल जोपर्यंत डिझाइन बेंडिंग स्ट्रेंथ बेंडीग मोमेंट पेक्षा जास्त होत नाही आणि बेंडी मोमेंट विकसित होतो तर जर ते अपेकक्षेपेक्षा जास्त असेल अन्यथा मला पुनरावृत्ती करावी लागेल आणि एकदा ते पूर्ण झाले की मी गणना करेन म्हणजे मी डिझाइन शिअर स्ट्रेंथ Vd मोजेल आणि ते बाह्य भारामुळे विकसित केलेल्या जास्तीत जास्त घटक शिअर पेक्षा जास्त असावे तर जास्तीत जास्त घटक शिअर V आधीच मोजले गेले आहे तर आणि रचना shiar स्ट्रेंथ यापेक्षा जास्त असावे जर हे ठीक असेल तर आपण पुढच्या स्टेप वर जाऊ शकतो अन्यथा जर V Vd पेक्षा मोठा असेल तर आपण विभागाचा आकार वाढवून विभागाची पुनर्रचना करू शकतो म्हणून जर आपण पाहिले की शिअर हे डिझाइन शिअर स्ट्रेंथ पेक्षा जास्त आहे तर आपल्याला विभागाचा आकार वाढवून पुन्हा रचना करावी लागेल आणि पुढील स्टेप म्हणजे आपल्याला विक्षेपण तपासावे लागेल जो आणखी एक महत्त्वाचे पैलू आहे जे म्हणजे तक्ता 6 नुसार विक्षेपणासाठी बीम तपासणे आवश्यक आहे तक्ता 6 मध्ये मर्यादित विक्षेपण घटक देण्यात आला आहे आणि दिलेल्या कंडिशन आणि लोडिंग अटींवरून जास्तीत जास्त विक्षेपण मोजले जाऊ शकते तर त्यातून आपण जास्तीत जास्त विक्षेपण शोधू शकतो आणि जास्तीत जास्त विक्षेपण टेबल 6 मध्ये दिलेल्या मर्यादित विक्षेपणापेक्षा कमी असले पाहिजे जर ते ठीक असेल तर ठीक आहे अन्यथा आपल्याला पुन्हा विभाग वाढवावा लागेल आता आपल्याला वेव्ह बक्लिंगची तपासणी करावी लागेल बीमची वेव्ह बक्लिंगची तपासणी करणे आवश्यक आहे म्हणजे जर आपल्याला असे दिसले की d बाय Tw गुणोत्तर बिंदू 67 एप्सिलॉनपेक्षा कमी आहे तर स्टिफनरशिवाय वेव्हसाठी तर वेव्ह बक्लिंगमध्ये सुरक्षित असल्याचे मानले जाते आणि आपल्याला तपासण्याची आवश्यकता नाही तर वेव्ह ची शिअर स्ट्रेंथ प्लास्टिक शिअर प्रतिरोधाद्वारे नियंत्रित केली जाते आणि ही मर्यादा पूर्ण झाली असली तरीही उच्च शिअर झाल्यास वेव्ह बक्लिंगसाठी तपासली पाहिजे आणि वेव्ह बकलिंग स्ट्रेंथची गणना केली जाऊ शकते आपल्याला माहित आहे की Fwb हेAb गुणिले Fcdआहे जेथे Ab हे न्यूट्रल अक्षावरील वेव्हचे क्षेत्रफळ आहे जे b गुणिले Tw आहे आणि Fcd हे डिझाइन कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस आहे जे टेबल 9 सी वरून आढळू शकते कारण ते बकलिंग अधिक सी आहे तर यावरून मी वेव्ह बकलिंग स्ट्रेंथ शोधू शकतो आणि ही वेव्ह बकलिंग स्ट्रेंथ त्या टप्प्यावर डिझाइन शियर फोर्सपेक्षा जास्त असावी तर जर वेव्ह बकलिंगची ताकद डिझाइनच्या शियर स्ट्रेंथ पेक्षा जास्त असेल तर ठीक आहे अन्यथा आपल्याला बेअरिंग प्लेटची लांबी वाढवावी लागेल एकतर आपल्याला बेअरिंग प्लेटची लांबी वाढवावी लागेल किंवा वेव्ह बकलिंगची ताकद वाढविण्यासाठी आपल्याला विभागाचा आकार वाढवावा लागेल तर एकदा ते ठीक झाले की आपण त्या Fwc वेव्हला क्रिपलिंग करणाऱ्या वेव्हला तपासण्यासाठी जाऊ जे त्या टप्प्यावर shiar स्ट्रेंथ पेक्षा देखील कमी असणे आवश्यक आहे आणि Fwc वेव्ह ची दुर्बल करणारी ताकद आपण या सूत्रावरून मोजू शकतो जी b1TwFiw भागिले गॅमा m0 आहे जिथे b1 ही पसरण्याची रुंदी आहे आणि Tw ही वेव्ह ची जाडी आहे आणि Fiw ही वेव्ह ची ild इल्ड स्ट्रेंथ आहे बरोबर तर या सूत्रावरून वेव्ह ची दुर्बल करणारी ताकद Fwc आढळू शकते आणि ती त्या भागावर येणाऱ्या शिअर स्ट्रेंथ पेक्षा जास्त असली पाहिजे जर ते हे निकष पूर्ण करत असेल तर ठीक आहे अन्यथा आपल्याला पुन्हा विभागाचा आकार वाढवावा लागेल किंवा वेव क्रिपल अपंग होण्यापासून विभागाचा आकार करण्यासाठी आपल्याला बेरिंगची लांबी वाढवावी लागेल तर या स्टेप्स आहेत ज्या आपणलॅटरलअसलेल्या बीमची रचना करण्यासाठी अनुसरण करणे आवश्यक आहे तर आता आपण या उदाहरणातून जाऊ शकतो जिथे 4 लांबीचा कॅन्टिलीव्हर बीम आहे 5 मीटर डेड लोडला आधार देते ज्यात स्वयंभार 18 किलो न्यूटन प्रति मीटर आणि 12 किलो न्यूटन प्रति मीटरचा लाईव भार समाविष्ट आहे जो 100 मिलिमीटरची लांबी धारण करतो आणि बीमची रचना करतो तर कॅन्टिलीव्हर बीमची रचना आपल्याला करावी लागेल जिथे मेंबर ची लांबी 4 5 असेल आणि लोडला 18 किलो न्यूटन आणि 12 किलो न्यूटन डेड लोड आणि लाईव्ह लोड म्हणून दिले जाते आणि आपल्याला बेअरिंगची लांबी 100 मिमी मानावी लागेल आणि त्यानुसार आपल्याला बीमची रचना करावी लागेल तर आपण पहिल्या टप्प्यावर येऊया ज्यामध्ये आपण सांगितले आहे की आपल्याला लोड फॅक्टरसह डेड लोड शोधावा लागेल तर डेड लोड 1 5 गुणिले 1 18 आणि लाईव्ह लोड देखील 1 5 गुणिले 12 जे देण्यात आले होते तर हे 27 किलो न्यूटन प्रति मीटर असेल आणि हे 18 किलो न्यूटन प्रति मीटर असेल तर एकूण लोड डेड लोड अधिक लाइव्ह लोड गुणिले 1 5 वेळा डब्ल्यू हे 45 किलो न्यूटन प्रति मीटर म्हणण्या इतके आहे तर पहिल्या टप्प्यात आपण घटक भार डब्ल्यूची गणना केली आहे जो 45 किलो न्यूटन प्रति मीटर येत आहे आता आपण दुसऱ्या टप्प्यातील दुसऱ्या टप्प्यावर जाऊ आपण जास्तीत जास्त बेंडिंग मोमेंट शोधू शकतो कारण कॅन्टिलीव्हर बीमसाठी WLस्क्वेअर बाय 2 जास्तीत जास्त बेंडिंग मोमेंट सपोर्ट वर असेल तर डब्ल्यू म्हणजे 45 L म्हणजे 4 5 बाय 2 आहे तर ते 456 किलो न्यूटन होत आहे त्याचप्रमाणे जास्तीत जास्त शिअर फोर्स सपोर्ट असेल जे w गुणिले L असेल तर 45 गुणिले 4 5 ते 202 5 किलो न्यूटन असेल तर दुसऱ्या टप्प्यात आपण जास्तीत जास्त बेंडिंग मोमेंट आणि जास्तीत जास्त शिअर फोर्स मोजला आहे आता आपल्याला चाचणी विभाग निवडायचा आहे तर तिसऱ्या टप्प्यात आपण चाचणी विभाग निवडू शकतो ज्यासाठी आपण आवश्यक असलेले zp शोधू शकतो तर 456 गुणिले 10 ते 6 न्यूटन मिलिमीटर भागिले 250 भागिले 1 1 तर हे 2006 4 गुणिले 10 घन मिलीमीटर घन होत आहे तर तिसऱ्या टप्प्यात आपण आवश्यक z p शोधू शकतो आणि आता आपण s p 6 पासून एक योग्य विभाग शोधू शकतो आणि जर आपण x p 6 मध्ये पाहिले तर आपण असे म्हणू शकतो की 0 वर I s L b 550 आहे 0 846 किलो न्यूटन प्रति मीटर आपण हा विभाग निवडू शकतोज्याचे z p z हे 2228 16 च्या बरोबरीचे आहे 16 गुणिले 10 घातांक 3 मिलिमीटर घन आपल्याला 2006 ची गरज आहे आणि आपण 2228 प्रदान करीत आहोत बरोबर आणि येथे z e z 1933 असेल 2 गुणिले 10 चा घातांक 3 तर ही मूल्ये SP 6 पासून प्राप्त केली जातात आणि आपण d मूल्य 550 म्हणून शोधू शकतो फ्लॅंजची एकूण खोली रुंदी 190 मिमी जाडीची वेब 9 9 फ्लेंजची जाडी 15 मि मी जाडी आणि रूट त्रिज्या r आपल्याला 18 मि बरोबर सापडू शकते तर यावरूनही मी d व्हॅल्यू स्मॉल d शोधू शकतो जी 550 वजा 2 गुणिले t f अधिक r बरोबर 550 वजा 2 गुणिले t f म्हणजे 15 वजा 15 अधिक r 18 असेल तर हे 484 मिलिमीटर होत आहे आणि Izz मूल्य देखील आपण शोधू शकतो जे आपण SP 6 वरून शोधू शकतो जे 53161 6 गुणिले 10 सी घातांक 4 आहे तर हा डेटा आहे जो डिझाइन बेंडिंग स्ट्रेंथ आणि इतर तपशीलांची योग्य गणना करण्यासाठी आवश्यक असेल तसेच मला येथे कोणता विभाग आहे हे शोधायचे आहे की तो प्लास्टिक कॉम्पॅक्ट आहे की सेमी कॉम्पॅक्ट तर आता येथे आपल्याला b f माहित आहे की b f भागिले 2 भागिले t f बरोबर असेल तर ते b f असेल जे आपल्याला 190 भागिले 2 भागिले 15 ही फ्लॅंजची जाडी आहे तर हे 6 33 होत आहे आणि हे 9 4 पेक्षा कमी आहे त्याचप्रमाणे d बाय tw आपल्याला 484 बाय 9 9 गुणिले 48 9 पेक्षा कमी मिळत आहे 84 ठीक आहे तर यावरून मी म्हणू शकतो की हा एक प्लास्टिकचा विभाग आहे तर जर तो प्लास्टिकचा विभाग असेल तर मी त्यानुसार योग्य मूल्य शोधू शकतो तर आता चौथ्या टप्प्यात मला हे देखील शोधावे लागेल की शिअर कॅपॅसिटी V d काय आहे कारणबेन मोमेंट ची गणना करण्यापूर्वी आपल्याला हे जाणून घेणे आवश्यक आहे की ते उच्च शिअर आहे की कमी शिअर आहे तर त्यासाठी आपल्याला विभागाची डिझाइन शिअर स्ट्रेंथ काय आहे हे शोधावे लागेल आणि ते प्लास्टिक कॉम्पॅक्ट आहे की सेमी कॉम्पॅक्ट आहे हे देखील आपल्याला जाणून घ्यावे लागेल त्यानुसार बीटा V मूल्य योग्यरित्या मोजले जाईल तर येथे Vd हे Fy बाय रूट 3 गॅमा m 0 गुणिले d गुणिले twअसेल तर मी असे म्हणू शकतो की d हे 550 गुणिले tw हे 9 तर ही मूल्ये 714 47 आहेत 47 किलो न्यूटन बरोबर आणि 0 6 Vd हे 0 6 गुणिले 714 47 हे 428 68 किलो न्यूटन येत आहे जे V आणि V मूल्यापेक्षा जास्त आहे ते 202 5 किलो न्यूटन येत आहे बरोबर तर आपण काय पाहू शकतो की येथे डिझाइन शिअर स्ट्रेंथ 714 किलो न्यूटन आणि 0 6Vd हे 428 होत आहे जे V पेक्षा जास्त आहे तर ते कमी शिअर आहे तर आपण पाहू शकतो की हे कमी शिअर आहे कारण डिझाइन शिअर कॅपॅसिटी च्या तुलनेत शिअर फोर्स कमी येत आहे म्हणून जर ती कमी शिअर असेल तर मी त्यानुसार डी बेंडिंग च्या मोमेंट ची स्ट्रेंथ शोधू शकतो तर पाचव्या टप्प्यात मी विभागाची डिझाइन मोमेंट कॅपॅसिटी शोधू शकतो जी md आहे तर md फक्त zp fy बाय गॅमा m 0 असेल तर आपल्याला आधी सापडलेले zp मूल्य म्हणजे हे fy 250 आहे आणि गॅमा एम 0 1 1 आहे तर हे 506 4 किलो न्यूटन मीटर आहे माफ करा आणि तो कॅन्टिलीव्हर बीम असल्याने त्यापेक्षा कमी असावा लागतो तर ते 1 5 ze गुणिले f y भागिले गॅमा m0 म्हणजे 1 5 ze म्हणजे 1933 2 10 घन गुणिले 250 भागिले 1 1 बरोबर म्हणजे 659 किलो न्यूटन तर md हा md यापेक्षा कमी आहे तर आपण विभागाची डिझाइन बेंडिंग स्ट्रेंथ 506 4 किलो न्यूटन म्हणून विचारात घेऊ शकतो तर पुढे आपण शोधू आणि हे येणाऱ्या मोमेंट पेक्षा अधिक आहे तर ठीक आहे आता स्टेप 6 मध्ये आपण विक्षेपण तपासू शकतो शकतो तर डिफ्लेक्शन डेल्टा तपासा जे आपल्याला माहित आहे की wl च घातांक 4 भागिले 8 EI हे कॅन्टिलीव्हर बीमसाठी जास्तीत जास्त डिफ्लेक्शन असेल तर जर मी गणना केली तर w 27 असेल कारण हे सेवा भाराखाली असेल तर ते 27 गुणिले 45 माफ करा डब्ल्यू 18 अधिक 12 असेल हे 3030 गुणिले 4500 पूर्ण असेल 4 भागिले 8 e म्हणजे 2 गुणिले 10 गुणिले 53161 6 गुणिले 10 chaa घातांक 4 आहे बरोबर तर हे 14 मिमीच्या आसपास येत आहे आणि एलोवेबल विक्षेपण आपण शोधू शकतो की एलोवेबल डिफ्लेक्शन l भागिले 150 म्हणजे 4500 भागिले 150 म्हणजे 30 मिमी असेल तर जे वास्तविक विक्षेपणापेक्षा जास्त आहे तर ते ठीक आहे तर विक्षेपण दृष्टिकोनातून देखील जो विभागगृहित धरला जातो ठीक आहे आता आपण पुढील स्टेप जाऊ जी पायरी 7 आहे जी वेव्ह बकलिंगशी निगडीत असेल तर ते झुकते आहे की नाही हे पाहण्याचा अर्थ असा आहे की त्याची वेव्ह झुकते आहे की नाही तर बकलिंगसाठी वेव्हचे क्रॉस सेक्शनल क्षेत्र जे a b आहे ते आपण शोधू शकतो की b1 अधिक n1 गुणिले tw आहे कारण फक्त आधारावर ते असेल आणि b1 प्रत्यक्षात b1 आहे 100 b1 ही बेअरिंग लांबी म्हणून दिली जाते जी 100 मिमी आहे आणि n1 हा d भागिले 2 असेल जो 550 भागिले 2275 असेल तर a b आपण शोधू शकतो की 100 अधिक 275 गुणिले tw हे 9 तर बकलिंगसाठी वेव्हचे क्रॉस सेक्शनल क्षेत्र 3712 5 होईल मिलिमीटर चौरस आणि वेव्ह ची प्रभावी लांबी Le ही वेव्ह ची प्रभावी लांबी 0 जे 0 7 गुणिले d आपण आधी 484 मोजतो तर हे 338 8 मिलीमीटर होत आहे आता मी जडत्वाचा मोमेंट I शोधू शकतो तर मी 12 ने b t क्यूब होईल तरb हे 100 t म्हणजे 9 9 मानले गेले आहे बाय 12 तर हे 8085 8 मिलिमीटर घन होत आहे आणि क्षेत्र आपण शोधू शकतो की हे 100 गुणिले 9 तर r किमान मी शोधू शकतो की r किमान Ia असेल तर मी 8085 8 क्रॉस सेक्शनल आहे क्षेत्र 990 आहे हे पुन्हा 2 86 आहे आणि लॅम्बडा मी शोधू शकतो L बाय r L प्रभावी बाय r किमान L प्रभावी आपल्याला 338338 8 r किमान 2 85 आढळले तर हे 119 होत आहे तर लॅम्बडासाठी fcd हा 119 fy म्हणून 250 आणि बक्लिंग वर्ग सी म्हणून स्वीकार्य आहे तर तक्ता 9 सी वरून मी fcd चे मूल्य शोधू शकतो तर fcd ची किंमत 84 8न्यूटन प्रति मिलीमीटर वर्ग म्हणून येत आहे तर हे तक्ता 9 सी पासून प्राप्त केले आहे तर मी ज्या विभागाची क्षमता शोधू शकतो ती क्षमता बक्लिंगची स्ट्रेंथ मी fcd मूल्य 84 8 गुणिले क्षेत्रफळ 3712 5 मध्ये तर हे 314 8 किलो न्यूटन होत आहे आणि ते 0 2 किलो न्यूटन वर येत असलेल्या कमाल cr पेक्षा मोठे आहे बरोबर तरते ठीक आहे त्यामुळे हा विभाग वेब बकलिंगपासून सुरक्षित आहे आता पुढील स्टेप म्हणजे स्टेप 8 वेब बकलिंग आपल्याला वेब बकलिंगची तपासणी करावी लागेल तर वेब बकलिंग मला वेब बकलिंगची ताकद शोधावी लागेल fw बरोबर b1 अधिक n2 गुणिले tw गुणिले fy बाय गॅमा m0 बरोबर आहे येथे n2 हा 2 असेल 5 गुणिले r अधिक t f कारण ते 2 5 स्लोप सह विखुरले जाईल 1 ते 2 5 स्लोप आहे तर 2 5 गुणिले r ही 18 जाडी फ्लेंज 15 होती तर हे 82 5 झाले आहे तर b1 मध्ये आपण 100 मिमी लांबीचा विचार केला आहे तर 100 मिमी अधिक 82 5 n2 म्हणून आणि जाळीची जाडी 9 9 आहे नंतर 250 बाय गॅमा m0 तर हे 410 6 किलो न्यूटन होत आहे आणि हे 202 5 किलो न्यूटन पेक्षा मोठे आहे त्यामुळे हा विभाग वेब बकलिंग विरुद्ध सुरक्षित आहे तर अशा प्रकारे आपण वेब बकलिंगची ताकद शोधू शकतो आणि आपण पाहू शकतो की हा विभाग वेब बकलिंगपासून सुरक्षित आहे तर यावरून आपण काय पाहू शकतो की आपल्याला बीमची रचना टप्प्याटप्प्याने करावी लागेल त्यामुळे या स्टेप वर आधी चर्चा करण्यात आली आहे म्हणून या स्टेप्स नुसार आपण गेलो आहोत आणि आपण प्रत्येक स्टेप तपासली आहे की गृहीत विभाग मोमेंट च्या विरुद्ध शिअर विरुद्ध विक्षेपण विरुद्ध झुकण्यापासून आणि क्रिपलिंग पासून सुरक्षित आहे की नाही त्यामुळे सर्व गोष्टींची पूर्तता होते तर गृहीत धरलेला विभाग ठीक आहे तर मी जे काही केले आहे ते मी पॉवर पॉईंट सादरीकरणाद्वारे पटकन यातून जात आहे उदाहरणार्थ येथे पहिल्या टप्प्यात आपण लोड फॅक्टर लोडची गणना केली आहे जो 45 किलो न्यूटन मीटर प्रति मीटर 1 5पट डेड लोड अधिक लाइव्ह लोड येत आहे आणि मग आपल्याला ला जास्तीत जास्त bending मोमेंट सापडला आहे जो wl स्क्वेअर बाय 2 असेल आणि जास्तीत जास्त शिअर फोर्स सपोर्टवर wlअसेल तर जास्तीत जास्त बेन्डिंग मोमेंट आणि जास्तीत जास्त शीअर फोर्स ची गणना स्टेप 2 मध्ये केली जाते मग आपल्याला चाचणी विभाग निवडावा लागेल तर त्यासाठी आपण आवश्यक असलेले प्लास्टिक सेक्शन मॉड्युलस शोधू शकतो जे m भागिले f i भागिले गॅमा m0 आहे आणि त्यातून आपण शोधू शकतो की zp 2006 गुणिले 10 क्यूब मिलीमीटर क्यूब म्हणून आवश्यक आहे तर हे झेडपीसाठी आवश्यक आहे आणि आपण असा विभाग निवडण्याचा प्रयत्न करू की त्याचे zp मूल्य आवश्यकतेपेक्षा थोडे जास्त होईल तरSP6 च्या माध्यमातून आपण एक विभाग शोधू शकतो ज्याचा आकार ISLB 550 आहे आणि त्याचा Zp Z आवश्यक असलेल्या 2228 16 पेक्षा किंचित जास्त होत आहे 16 गुणिले 10चा घातांक 3 मिलिमीटर घन आणि आपल्याला ZeZ चे मूल्य देखील सापडले नंतर एकूण खोली लहान d आपण शोधू शकतो आणि आपण tftw रूट त्रिज्या आणि Izz शोधू शकतो तसेच आपण विभाग वर्गीकरण शोधू शकतो तर विभाग वर्गीकरणावरून आपण पाहू शकतो की ते 9 4 पेक्षा कमी आहे आणि 84पेक्षा कमी परिणामी हा विभाग प्लास्टिकचा आहे तर जेव्हा आपण ISLB 550 वापरणार आहोत तेव्हा तो प्लास्टिकचा विभाग असेल आणि त्याचे गुणधर्म येथे दिले आहेत तर या गुणधर्मांचा विचार करता आपण आता चौथ्या टप्प्यात या विभागाची श कॅपॅसिटी शोधू शकतो म्हणजे Vd ही Fy बाय रूट 3 गॅमा m0 गुणिले क्षेत्र शिअर क्षेत्र आहे जे h गुणिले tw आहे तर हे मूल्य 714 किलो न्यूटन आणि 0 6पट येत आहे त्यातील विकसित शिअर पेक्षा मोठे आहे म्हणून ते कमी शिअर आहे तर कमी शिअर साठी विभागांची रचना क्षमता या सूत्रावरून मोजली जाऊ शकते जिथे Md हे zp गुणिले Fy बाय गॅमा m 0 च्या बरोबरीचे आहे तर आपण 506 4 किलो न्यूटन मीटर म्हणून Md मूल्य शोधू शकतो जे विकसित मोमेंट पेक्षा मोठे आहे ओके wL स्क्वेअर बाय 2 तर ते ठीक आहे आणि मग ते यापेक्षा कमी आहे की नाही हे देखील आपल्याला तपासावे लागेल1 5 z e F y भागिलेगॅमा m0 तिथे आपण पाहू शकतो की z e F y भागिले गॅमा m0 हे 659 आहे तर Md मूल्य असे मानले जाऊ शकते आता आपण डिफ्लेक्शनच्या तपासणीसाठी जाऊ तर विक्षेपणासाठी आपण शोधू की डेल्टा हा wL चा घातांक 4 भागिले 8 EI w चा घातांक 30 30 गुणिले 4 5 0 0 चा घातांक 4 भागिले 8EI असेल तर हे मूल्य आपल्याला तपासायचे आहे जे सुमारे14 मिमी असू शकते आणि एलोवेबल विक्षेपण 30 मिमी येत आहे जे यापेक्षा बरेच जास्त आहे तर विचलनाच्या दृष्टिकोनातून निवडलेला विभाग समान आहे मग आपण वेव्ह बकलिंगसाठी जाऊ आणि बेअरिंगची लांबी 100 मिमी दिली गेली होती तर मी बकलिंगसाठी वेव्हचे क्रॉस सेक्शनल क्षेत्र शोधू शकतो तर त्या b1 साठी आपल्याला माहित आहे आणि n1 कारण जर हे बेअरिंग असेल तर ते न्यूट्रल अक्षापर्यंत 45 अंशांपर्यंत विखुरले जाईल आणि हे d भागिले 2d भागिले 2 बरोबर आहे जे n1 आहे तर n1 म्हणजे d भागिले 2 म्हणजे 275 आहे 275 आहे तर बकलिंगसाठी आपण वेव्हचे क्षेत्रफळ मोजू शकतो आणि वेव्हची प्रभावी लांबी 0 7d आहे जेथे d पूर्वी मोजला गेला होता तर आपण शोधू शकतो की I व्हॅल्यूA आहे आणि मग मी किमान आर 2 86 म्हणून शोधू शकतो आणि नंतर लॅम्बडा बरोबर एकदा लॅम्बडा सापडला की आपण एलोवेबल स्ट्रेस f c d चे मूल्य शोधू शकतो कारण या लॅम्बडाशी संबंधित आणि f y साठी बक्लिंग वर्ग c सह 250 च्या बरोबरीने एलोवेबल स्ट्रेस 84 8 होत आहे तक्ता 9 सी पासून 8 आणि मग विभागाची क्षमता f c d गुणिले A b मध्ये आढळू शकते आणि ती आधारावर येणाऱ्या शिअर फोर्स पेक्षा जास्त होत आहे त्यामुळे हा विभाग वेव्ह च्या बक्लिंगपासून सुरक्षित आहे आणि मग आपण वेव्ह च्या क्रिपलिंग कडे जाऊ तर क्रिपलिंग स्ट्रेंथ देखील आपण शोधू शकतो की fw b1 अधिक n2 गुणिले tw गुणिले fy बाय गॅमा m0 आहे आणि n2 ची गणना 2 च्या डिस्पर्शनसह केली जाईल 5 म्हणजे 1 तर आणि हे मोजले जाईल जर ही वेव्ह ची जाडी प्लेन ची जाडी t f असेल आणि जर ही मूळ त्रिज्या असेल बरोबर तर हे n2 असेल तर n2 चे मूल्य 82 होत आहे 5 आणि मग मला क्रिपलिंग करणारी शक्ती शोधता येते जी आता 410 होत आहे आणि 202 किलो न्यूटनपेक्षा जास्त आहे त्यामुळे हा विभाग तरंग जोडणीपासून सुरक्षित आहे तर अशा प्रकारे सर्व तपासण्या केल्या जातात आणि गृहीत धरलेल्या विभागाचा आकार सुरक्षित आहे तर अशा प्रकारे आपण कमी शिअर अंतर्गत विभागाची रचना करू शकतो ज्याचा अर्थ असा आहे की लॅटरली सप्पोर्ट बीम म्हणजे जर तो लॅटरली सपोर्ट दिलेला असेल आणि कमी शिअर असेल तर या उदाहरणाद्वारे ते कसे डिझाइन करावे हे दर्शविले गेले आहे